नमस्कार आज इसेन्ट्रीक कनेक्शन मॉड्यूलवरील शेवटचे व्याख्यान असेल गेल्या काही व्याख्यानांमध्ये आपण इसेंट्रिक जोडण्यांची रचना प्रक्रिया पाहिली आहे जिथे जॉइंट च्या प्लेन मध्ये भार पडलेला असतो आणि दोन्ही बाबतीत जॉइंट च्या प्लेन ला लंब असलेल्या प्रतलावर भार पडलेला असतो म्हणजे प्लेन लोडिंगमध्ये आणि प्लेन लोडिंगच्या बाहेर परंतु एका ठिकाणी आपण जॉइंट च्या प्रतलाला भार कुठे लंब आहे याचा विचार केला नाही परंतु जोडणी वेल्डेड जोडणी आहे तर आज आपण चर्चा करू की जेव्हा वेल्डेड जॉइंट इसेंट्रिक भाराखाली असतात आणि भार त्या वेल्डेड जॉइंट ला लंब असलेल्या वेल्डेड जॉइंट ला लंब असतो तेव्हा त्या जॉइंट ची रचना कशी करावी जी आजच्या व्याख्यानात स्पष्ट केली जाईल आणि तुम्हाला माहीत आहे की जॉइंट म्हणजे वेल्डेड जॉइंट म्हणजे ते सपाट वेल्डेड असेल आणि बट वेल्डेड दोन प्रकारचे वेल्डेड जॉइंट असतील जेणेकरून फिलेट वेल्डवर विकसित होणारा स्ट्रेस आणि बट वेल्डवर विकसित होणारा ताण हे दोन प्रकरणांमध्ये आपण मोजू शकू आपण दोन प्रकरणांवर चर्चा करू तर आपण पहिल्या केस चा विचार करूया जेव्हा एखादा स्तंभ E आणि या P च्या इसेंट्रिक भाराने भारित केला जातो आणि हा भाग फिलेट वेल्डचा असतो हा भाग फिलेट वेल्डचा आहे म्हणजे जर आपण पाहिले तर हे असे असेल बरोबर तर हे फिलेट वेल्डिंग असेल आणि मग आपल्याला स्ट्रेस शोधावा लागेल स्ट्रेस म्हणजे अशा प्रकारच्या जोडणीत दोन प्रकारचे स्ट्रेस दिसून येतील एक म्हणजे शिअर स्ट्रेस दुसरे म्हणजे बेंडिंग मुळे येणारा स्ट्रेस बरोबर एक बेंड झालेला असेल आणि दुसरा शिअर असेल आणि दोन्ही एकमेकांना लंब असतील एक या दिशेने असेल तर दुसरा या दिशेने असेल तर आपल्याला शोधावे लागेल तर प्रथम जर आपण शिअर स्ट्रेस पाहिला तर याचा अर्थ असा आहे की थेट भार या दिशेने येत आहे तरशिअर स्ट्रेस येईल तर हा शिअर स्ट्रेस आपण फिलेट वेल्डमध्ये शोधू शकतो कारण Q बरोबर P बाय Lw गुणिले T आहे तर येथे Lw ही वेल्डच्या लांबीची लांबी असेल या ठिकाणी जर याला वेल्ड डीची लांबी म्हटले तर आपण 2 गुणिले D गुणिले T शोधू शकतो कारण या बाजूला D आणि या बाजूला D तर 2 डी गुणिले Tया रुंदीकडे दुर्लक्ष करीत आहे जी खूप लहान आहे ठीक आहे तर येथे P हा एक इसेंट्रीसिटी असलेला लागू केलेला भार आहे आणि D म्हणजे ब्रॅकेट प्लेटची खोली किंवा वेल्डिंगची खोली आहे तर Lw ही मुळात वेल्डची प्रभावी लांबी आहे आणि आहT म्हणजे TT थ्रोट च्या जाडीमध्ये प्रत्यक्षात T आहे कारण आह स्ट्रेंथची गणना फिलेट वेल्डच्या थ्रोट च्या जाडीच्या आधारे केली जाते तर T गुणिले T जसे Lw ही प्रभावी वेल्डची लांबी आहे आणि TT ही थ्रोट ची प्रभावी जाडी आहे बरोबर तर Q शिअर स्ट्रेस आपण या सूत्रावरून शोधू शकतो जो P बाय 2 D गुणिले TT आहे दुसरे म्हणजे बेडिंग स्ट्रेस बेडिंग स्ट्रेस आपण बेंडिंग मुळे FB स्ट्रेस मोजू शकतो ज्याची आपण गणना करू शकतो की M भागिले I गुणिले Y बरोबर म्हणून जर आपण पाहिले की बेंडिंग स्ट्रेस अशा प्रकारे विकसित होईल आणि याच्या मध्यभागी तो जाईल तर हा टेन्सर असेल आणि हे कम्प्रेशन असेल बरोबर तर बेंडिंग स्ट्रेस FBI मी या M बाय I इनटू Y मधून शोधू शकतो आता I काय आहे I हा B D क्यूबच्या 12 म्हणजे 1 गुणिले 12 गुणिले B म्हणजे T T गुणिले D क्यूब बरोबर हा 1 1 संचातील I आहे आणि इतर संचातही तो आहे तर 2 गुणिले 1 गुणिले 12 गुणिले TT गुणिले D क्यूब गुणिले D क्यूब माफ करा तर मी मुळात 1 बाय 12 2 गुणिले 1 बाय 12 गुणिले T T गुणिले D क्यूब आणि Y हा Y हा D भागिले 2 असेल कारण हा D भागिले 2 आहे बरोबर तर जर मी हे मूल्य येथे M भागिले I गुणिले Y ठेवले तर मी F B मूल्य शोधू शकतो कारण M हे P गुणिले E भागिले I हे 2 गुणिले 1 भागिले 12 T T गुणिले D घन गुणिले T भागिले T होते तर जर आपल्याला हे मूल्य सापडले तर ते 3 P E भागिले T T गुणिले D वर्ग असेल बरोबर तर 3 पी गुणिले TT गुणिले D वर्ग FB तर परिणामी स्ट्रेस आपण शोधू शकतो परिणामी स्ट्रेस FEअसेल Q वर्ग शिअर स्ट्रेस अधिक बेंडिंग स्ट्रेस FB वर्ग बरोबर तर वेल्डमधील परिणामी ताण Q स्क्वेअर अधिक FB वर्ग चे वर्गमूळ म्हणून विकसित होईल कारण दोन्ही एकमेकांशी लंबपणे कार्य करीत आहेत आणि ते वेल्डच्या स्ट्रेंथ पेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे वेल्डची ताकद किती असेल जी Fu बाय रूट 3 गॅमा MW असेल जी फिलेट वेल्ड FU बाय रूट 3 इनटू गॅमा MW स्ट्रेंथ आहे तर आपण परिणामी स्ट्रेस ची गणना करू आणि मग आपण शोधू शकतो की वेल्डमधील स्ट्रेंथ म्हणजे परमिसिबल स्ट्रेस आहे आणि मग ते ठीक आहे की नाही हे आपण शोधू शकतो आता आपण डिझाइन करण्याच्या पायऱ्यांकडे जाऊ तर रचना कशी सुरू करायची रचना म्हणजे मुळात आपल्याला वेल्डची खोली शोधावी लागेल म्हणजे वेल्डची लांबी आपल्याला शोधावी लागेल आणि आपल्याला वेल्डची विशिष्ट जाडी म्हणजे थ्रोट ची जाडी किंवा वेल्डचा आकार गृहित धरावा लागेल तर या दोन गोष्टी आपल्याला शोधाव्या लागतील वेल्ड जॉइंट ची रचना करणे म्हणजे आपल्याला दोन गोष्टी शोधाव्या लागतील एक म्हणजे वेल्डची प्रभावी लांबी म्हणजे LW किंवा आपण वेल्डची खोली शोधू शकतो तर LW आपण शोधू शकतो की ल्यू 2 गुणिले D असेल आणि दुसरे म्हणजे वेल्डच्याT T थ्रोट च्या जाडीच्या आकारापासून वेल्डचा आकार या दोघांचा आपल्याला शोध घ्यावा लागेल परंतु या ठिकाणी देखील हे ज्ञात नाही तर आपण काय करू शकतो की आपण वेल्डचा विशिष्ट आकार गृहीत धरू शकतो आणि आपण वेल्डची विशिष्ट खोली गृहीत धरू शकतो नंतर आपण जाऊ शकतो आणि आपण तपासू शकतो की तो परमिसिबल स्ट्रेस पेक्षा कमी आहे किंवा नाही जे आपण तपासू शकतो किंवा आपण विशिष्ट खोली गृहीत धरू शकतो आणि त्या आधारावर थ्रोट च्या विशिष्ट जाडीसाठी आपण शिअर स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस शोधू शकतो मग एकदा आपल्याला शियर स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस सापडला की आपण वेल्डच्या स्ट्रेंथ च्या समतुल्य बनवू शकतो आणि वेल्डच्या स्ट्रेंथ च्या समतुल्य बनवू शकतो मग आपण TT च्या थ्रोट च्या जाडीचे मूल्य काय असेल आणि नंतर वेल्डच्या आकाराचे मूल्य काय असेल हे शोधू शकतो जे आपण देखील शोधू शकतो तर आपण एक एक करून सुरुवात करूया प्रथम आपण वेल्डच्या आकाराचा योग्य आकार निवडू शकतो प्रथम आपण योग्य आकार निवडू शकतो आणि नंतर आपण थ्रोट ची जाडी शोधू शकतो आणि नंतर आपण वेल्डची स्ट्रेंथ शोधू शकतो वेल्डची स्ट्रेंथ मुळात F बाय रूट 3 गुणिले गॅमा mw आहे तर प्रथम आपण वेल्डचा आकार शोधू शकतो म्हणजे आपण वेल्डचा विशिष्ट आकार गृहीत धरू शकतो आपण थ्रोट ची जाडी शोधू शकतो आणि नंतर आपण वेल्डची स्ट्रेंथ देखील शोधू शकतो मग दुसऱ्या टप्प्यात आपण काय करू शकतो की आपण शोधू शकतो D मूल्य म्हणजे वेल्डची खोली म्हणजे 3Pe भागिले TT गुणिले rw हे आपल्याला पूर्वी सापडलेले आहे म्हणजे पूर्वीच्या समीकरणावरून आपण पाहू शकतो की D मूल्य शोधले जाऊ शकते D म्हणजे वेल्डची खोली हा भाग बरोबर आहे तर वेल्डची खोली आपण अंदाजे मोजू शकतो तर याची आपण गणना करू शकतो आणि ही खोली बेंडिंग च्या मोमेंट मुळे मोमेंट च्या दृष्टिकोनातून मोजली गेली आहे आता आपल्या कडे शिअर देखील आहे त्यामुळे शिअर स्ट्रेस सामावून घेण्यासाठी आपल्याला खोली D एका विशिष्ट टक्क्यांपर्यंत वाढवावी लागेल तर आपण काय करू की जे काही सखोलता येत आहे ती आपण वाढवू आपण एका विशिष्ट रकमेपर्यंत वाढवू जेणेकरून शिअर स्ट्रेस देखील सामावून घेतले जाऊ शकते कारण समतुल्य ताण Fe फक्त Q वर्ग अधिक FB स्क्वेअर असेल आता FB च्या आधारावर आपण करतो तेव्हा Qची देखील काळजी घ्यावी लागते म्हणून आपण दोन्ही स्ट्रेस सामावून घेण्यासाठी खोली वाढवत आहोत पुढच्या टप्प्यात आपण काय करू शकतो तर आपण थेट शिअर स्ट्रेस शोधू शकतो जो की Q आहे आपल्याला माहित आहे की आपण यातून P भागिले 2D गुणिले Tt शोधू शकतो आणि तो Rw पेक्षा कमी असायला हवा बरोबर Rw म्हणजे Rw म्हणजे वेल्डची स्ट्रेंथ काय आहे तर ते वेल्डच्या स्ट्रेंथ पेक्षा कमी असले पाहिजे मग आपण शोधू शकतो की FB FB FB देखील 3 Pe भागिले Ttगुणिले D वर्ग पेक्षा कमी असणे आवश्यक आहे आणि ते Rw पेक्षा देखील कमी असणे आवश्यक आहे म्हणजे वेल्डची स्ट्रेंथ वैयक्तिकरित्या दोन्ही घटक Rw पेक्षा कमी असणे आवश्यक आहे आणि अर्थात ते Rw पेक्षा कमी असेल अन्यथा आपल्याला वेल्डचा आकार वाढवावा लागेल किंवा आपल्याला खोली वाढवावी लागेल बरोबर पुढील टप्प्यात आपण Fe शोधू शकतो जो शिअर आणि मोमेंटमुळे होणारा समतुल्य ताण आहे तर बेंडिंग मुळे आणि शिअर यामुळे समतुल्य स्ट्रेस आपल्याला सापडेल आणि तो कंबाइंड फोर्स पेक्षा कमी असणे आवश्यक आहे जे वेल्डच्या स्ट्रेंथ पेक्षा कमी असणे आवश्यक आहे तर जर आपण पाहिले की जर Fe हे Rw पेक्षा मोठे असेल तर आपल्याला पुन्हा रचना करावी लागेल पुन्हा डिझाइन करणे म्हणजे आपण काय करू तर आपण वेल्डची खोली किंवा आकार वाढवू एकतर वेल्डची खोली वाढवता येऊ शकते किंवा जॉइंट ची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वेल्डचा आकार वाढवता येऊ शकतो याचा अर्थ जेव्हा Fe Rw पेक्षा कमी असेल तेव्हा ते ठीक आहे म्हणून जोपर्यंत हे निकष पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपल्याला वेल्डची खोली किंवा वेल्डचा आकार किंवा दोन्ही वाढवावे लागतील जेणेकरून रचना योग्य आहे याची खात्री होईल हे समजून घेण्यासाठी आता आपण एका उदाहरणातून जाऊ हे एक उदाहरण आहे तर येथे जर आपण पाहिले की एक कंस 10 मिमी जाड असलेल्या स्तंभाशी जोडलेला आहे म्हणजे कंसांची जाडी 10 मिमी होती तर 150 च्या अंतरावर 50 किलो न्यूटन मानले जाते आणि खोली दिली जाते म्हणजे 200 आता फिलर वेल्डची रचना करा म्हणजे येथे खोली दिली आहे तुम्हाला वेल्डचा आकार शोधावा लागेल ठीक आहे तेथे 3केस येतील एकतर वेल्डचा आकार दिला आहे तुम्हाला खोली किंवा खोली शोधावी लागेल तुम्हाला वेल्डचा आकार किंवा खोली शोधावी लागेल आणि वेल्डचा आकार दिला जात नाही काहीही दिले जात नाही तुम्हाला दोन्ही शोधावे लागतील तर दोन्ही शोधण्याच्या बाबतीत आपल्याला चाचणी आणि त्रुटीसाठी जावे लागेल याचा अर्थ असा आहे की आपल्याला वेल्डचा विशिष्ट आकार जाडी इत्यादींच्या आधारे गृहित धरावा लागेल म्हणजे वेल्डचा किमान आकार आणि वेल्डच्या कमाल आकारावरून आपल्याला योग्य आकार शोधावा लागेल आणि नंतरआपल्याला खोली शोधावी लागेल आणि नंतर आपल्याला तपासावे लागेल तर दोन्ही केस योग्य प्रकारे केली जाऊ शकतात तर या ठिकाणी जर आपण प्लॅनमध्ये पाहिले तर हा D 200 म्हणून दिला आहे आणि हा वेल्ड आपल्याला आकार माहित नाही परंतु खोली ज्ञात आहे तर जर आपण वेल्डचा आकार S म्हणून विचारात घेतला तर आपण वेल्डची जाडी 0 707 Sम्हणून शोधू शकतो बरोबर तर आता जर आपल्याला शिअर स्ट्रेस Q सापडला तरQ हाP बाय 2 D गुणिले Tt होईल तर P हे 50 किलो न्यूटन बाय 2 गुणिले D असे मूल्य ठेवून D ला 200 आणि Tt मुळात 0 707S दिले गेले बरोबर तर यावरून आपण 176 8 बाय S MPaम्हणून शोधू शकतो तर शिअर स्ट्रेस येत आहे जो अनुलंब शिअर स्ट्रेस येत आहे 176 8 बाय S MPa आता बेंडिंग FB आडव्या शिअर स्ट्रेस मुळे आडवा शिअर स्ट्रेस किती असेल ते 6 M गुणिले 2 गुणिले Tt गुणिले D वर्ग तर जर तुम्हाला असे आढळले की 6 गुणिले M म्हणजे P गुणिले E P हा 50 गुणिले 10 घन आहे E हा 150 गुणिले 2 गुणिले Tt हा 0 707 S गुणिलेD म्हणजे 200 D वर्ग तर याची गणना केल्यानंतर आपण795 6 S भागिले Sम्हणून मूल्य शोधू शकतो बाय एस 795 795 6 बाय एस एमपीए राईट तर एफ बी देखील आपण 795 म्हणून शोधू शकतो 6 बाय एस एमपीए तर क्यू सापडला आहे एफ बी सापडला आहे आता आपण समतुल्य शोधू शकतो तर समतुल्य एफ हा क्यू वर्ग अधिक एफ वर्ग असेल तर जर आपण हे मूल्य 176 ठेवले तर 8 बाय एस हा शियर स्ट्रेस अनुलंब शियर स्ट्रेस आहे आणि हा 795 आहे 6 बाय एस हा बेन्डीगमुळे येणारा स्ट्रेस आहे आणि जर आपण गणना केली तर आपल्याला 815 बाय एस सापडेल आणि तो आर डब्ल्यू पेक्षा कमी असावा लागेल आरडब्ल्यू म्हणजे एफ यू बाय रूट 3 गॅमा एम डब्ल्यू म्हणजे एफ यू बाय रूट 3 गुणिले 1 25 म्हणजे 189 37 तर एस द्वारे 815 ची 189 अशी गणना करून 37 मग आपण एसचे मूल्य शोधू शकतो एस 4 होईल 3 बरोबर तर आपण 5 मि चा वेल्ड आकार स्वीकारू शकतो जिथे 4 3 मि आम्ही देऊ शकत नाही तर एस 5 मिमी म्हणून वापरा तर या उदाहरणात आपण काय पाहिले आहे की वेल्डची खोली दिली आहे परंतु वेल्डचा आकार माहित नव्हता तर आपल्याला जे आढळले आहे त्याची रचना करण्यासाठी आपण वेल्डचा विशिष्ट आकार गृहीत धरला आहे आणि नंतर आपण वेल्डच्या ताकदीच्या बरोबरीच्या बाह्य शक्तींमुळे बाह्य अर्थ समतुल्य ताण समतुल्य ताण तयार केला आहे तर याची बरोबरी करून आपण वेल्डचा आकार शोधू शकतो आता दुसरे प्रकरण म्हणजे ग्रूव्ह वेल्ड मी सांगितल्याप्रमाणे दोन प्रकरणे आहेत एक फिलेट वेल्डिंग आहे तर दुसरी ग्रूव्ह वेल्डिंग आहे तर ग्रूव्ह वेल्डच्या बाबतीत तुम्ही येथे पाहता की प्लेटमधील ग्रूव्हिंगद्वारे वेल्ड केले गेले आहे तर येथे जर आपण वेल्डची खोली डी आणि जाडी टी म्हणून विचारात घेतली तर आपण शिअर स्ट्रेस आणि बेन्डीग स्ट्रेस अशाच प्रकारे शोधू शकतो तुम्ही येथे पहा की Q हा P भागिले LW गुणिले TE आहे याचा अर्थ येथे P भागिले D गुणिले TE नाही तर 2D आहे पूर्वीच्या प्रकरणात आपण जे पाहिले आहे ते म्हणजे आपण 2 डी चा विचार केला आहे कारण परिघातील दोन बाजूच्या परिघामध्ये दोन ठिकाणी वेल्ड जॉइंट फिलेट वेल्डद्वारे केले गेले आहे परंतु ग्रूव्ह वेल्डच्या बाबतीत हे फक्त डी असेल तर Q आपण या सूत्रावरून शोधू शकतो जे पी बाय डी गुणिले टी ई आहे त्याचप्रमाणे बेन्डीगमुळे येणारा एफ चा ताण मी एम भागिले आय गुणिले वाय म्हणून शोधू शकतो जिथे मी 1 भागिले 12 गुणिले टी क्यूबच्या बरोबरीचा आहे येथे लक्षात ठेवा की टी ही ग्रूव्ह वेल्डची प्रभावी जाडी आहे आणि वाय ही डी बाय 2 च्या बरोबरीची आहे तर अशाच प्रकारे जर आपण MI ची किंमत y मध्ये ठेवली जेथे M P E गुणिले E आणि I 1 गुणिले 12 गुणिले T E गुणिले D घन आणि y D गुणिले D 2 तर आपण F B हे 6 P E गुणिले T E गुणिले D वर्ग F B हे 6 P E गुणिले T E गुणिले D वर्ग असे शोधू शकतो तुम्ही लक्षात ठेवू शकता की फिलेट वेल्डिंगच्या बाबतीत ते 3 पी ई बाय टी ई इनटू डी स्क्वेअर टी ई इनटू डी स्क्वेअर होते आणि ग्रूव्ह वेल्डिंगसाठी परिणामी ताण आपल्याला माहित आहे की एफ ई हे 3 क्यू स्क्वेअर अधिक एफ बी स्क्वेअरच्या वर्गमूळाच्या बरोबरीचे आहे आणि ते एफ वाय बाय गॅमा एम 0 पेक्षा कमी असले पाहिजे जेथे एफ वाय ही इल्डची ताकद आहे अंतिम ताकद नाही अंतिम ताकद नाही तर परिणामी शक्ती म्हणजे आपण परिणामी ताण शोधू शकतो जो 3 Q वर्ग अधिक F B वर्गावर मूळ आहे आणि तो F y बाय गॅमा M 0 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे आपण समतुल्य ताण मोजू शकतो आता रचनेच्या पायऱ्यांकडे येऊया तर ग्रूव्ह वेल्डच्या रचनेसाठी जर आपण अशाच प्रकारे पाहिले तर आपण पुढे जाऊ शकतो म्हणजे प्रथम आपण वेल्डच्या योग्य आकाराचा आकार निवडू शकतो आणि नंतर आपण प्रभावी जाडीची गणना करू शकतो ग्रूव्ह वेल्डची प्रभावी जाडी सदस्याच्या जाडीपासून शोधली जाऊ शकते म्हणजे जर 2 प्लेट्स एकत्र जोडल्या गेल्या तर सदस्याच्या जाडीपासून थिनर प्लेटची जाडी किंवा ती कोणत्या प्रकारे जोडली गेली आहे हे आपल्याला त्यापासून पाहावे लागेल की आपण ग्रूव्ह वेल्डची जाडी शोधू शकतो आणि ती पूर्णपणे ग्रूव्ह केलेली आहे की अंशतः ग्रूव्ह केलेली आहे हे देखील आपल्याला पाहावे लागेल आणि नंतर आपण वेल्डची जाडी शोधू शकतो आणि नंतर आपण वेल्डची स्ट्रेंथ देखील शोधू शकतो वेल्डची स्ट्रेंथ मुळात Rw आहे येथे Fy बाय गॅमा M 0 गॅमा 0 असेल ठीक आहे तर माफ करा हे गॅमा M0 Fy बाय गॅमा M 0 असेल आता आपण समीकरण वापरून वेल्डची खोली मोजू शकतो D हे 6Pe भागिले Te गुणिले Rw च्या या वर्गमूळाच्या बरोबरीचे आहे पूर्वी आपण फिलेटच्या बाबतीत 3Pe वापरतो तर कृपया हा फरक लक्षात ठेवा आता D आपण पुन्हा शोधू शकतो की दोन्ही स्ट्रेस ना सामावून घेण्यासाठी हा D देखील एका विशिष्ट प्रमाणात वाढवला जाऊ शकतो मग आपण वेल्डमध्ये येणारा वास्तविक स्ट्रेस शोधू शकतो म्हणजे Q बरोबर P बाय D गुणिलेTe बरोबर आहे आणि तो स्पष्टपणे कमी असावा जर तसे नसेल तर आपल्याला वेल्डचा आकार किंवा खोली वाढवावी लागेल आणि त्याचप्रमाणे आपण बेंडिंग च्या स्ट्रेस ची गणना करू शकतो तर बेंडिंग स्ट्रेस देखील आपण या सूत्रावरून शोधू शकतो की Fb बरोबर 6 Pe बायTe गुणिले D वर्ग आहे आणि ते देखील Rw पेक्षा कमी असले पाहिजे आणि मग आपण समतुल्य स्ट्रेस शोधू शकतो समतुल्य स्ट्रेस हा 3 Q वर्ग अधिकFb वर्ग चे वर्गमूळ असेल आणि ज्यांच्याकडे हा समतुल्य स्ट्रेस आहे त्यांना देखील Rw पेक्षा कमी असणे आवश्यक आहे तर आता जर समतुल्य ताण रचना वेल्डच्या स्ट्रेंथ पेक्षा जास्त असेल तर वेल्डची लांबी वाढवली पाहिजे आणि तपासणी पूर्ण होईपर्यंत वरील प्रक्रियेची पुनरावृत्ती केली पाहिजे जी नेहमीप्रमाणे आहे याचा अर्थ जर डिझाइन स्ट्रेंथ समतुल्य स्ट्रेंथ पेक्षा कमी असेल किंवा इतर प्रकारे जर आपल्याला समतुल्य स्ट्रेंथ परमिसिबल स्ट्रेस पेक्षा जास्त येत असल्याचे दिसले तर आपल्याला पुन्हा रचना करावी लागेल पुन्हा डिझाइन करणे म्हणजे आपल्याला वेल्डची लांबी किंवा वेल्डची खोली किंवा वेल्डची जाडी वाढवावी लागेल आणि नंतर आपल्याला पुन्हा डिझाइन करावे लागेल आणि ते ठीक आहे की नाही हे तपासावे लागेल आता आधी विचारात घेतलेले तेच उदाहरण ग्रुप ह वेल्ड वापरून केले जाईल येथे जर तुम्हाला उदाहरण दिसले तर ते अगदी सारखेच आहे की 150 म्हणजे 50 किलो न्यूटन भार 150 मिमी खोलीसह प्रदान केला आहे आणि त्याच प्रकारची ब्रॅकेट प्लेट जी 10 मिमी जाड ब्रॅकेट प्लेट आहे आणि खोली देखील दिली आहे जी 200 मिमी खोली आहे तर आपण आधी जे उदाहरण केले आहे तेच उदाहरण विचारात घेतले गेले आहे आणि या ठिकाणी फक्त फरक असा आहे की आपण ग्रुप वेल्ड वापरत आहोत तर जर आपण समूह वेल्डचा वापर केला तर आपण पाहू शकू की जोडणीची रचना कशी करावी तर येथे आपण सिंगल किंवा दुहेरी गट वेल्ड गृहीत धरू शकतो तर उदाहरणार्थ या ठिकाणी आपण डबल j ग्रुप वेल्डचा विचार केला आहे तर ते डबल j ग्रुप वेल्ड असल्याने काय होईल याचा अर्थ थ्रोट ची प्रभावी जाडी ही कंसांची जाडी असेल तर या प्रकरणात कंसांची जाडी 10 मिमी आहे बरोबर तर ते दुहेरी जे गट वेल्ड असल्याने त्या जाडीचा अर्थ असा आहे की गट वेल्डची प्रभावी जाडी देखील 10 मिमी असेल तर जर हे 10 मिमी असेल तर अनुलंब शियार स्ट्रेस आपण शोधू शकतो की q बरोबर P भागिले D गुणिले T e आहे तर अनुलंब शिअर स्ट्रेस आपल्याला 25 MPa मिळत आहे जर आपण 6 गुणिले M म्हणजे 50 गुणिले 150 गुणिले Te म्हणजे 10 आणि 200 हे D आहे अशा वैयक्तिक पॅरामीटर्सचे मूल्य ठेवले तर पुन्हा FB बेंडिंग मुळे होणारा आडवा शिअर स्ट्रेस आपण शोधू शकतो की 6 Mगुणिले Te गुणिले D वर्ग आहे तर जर आपण ते मूल्य ठेवले तर आपल्याला 112 5MPa म्हणून बेंडिंग मुळे आडवा शिअर स्ट्रेस मिळेल तर आपण जे पाहत आहोत ते अनुलंब शिअर स्ट्रेस आपल्याला मिळत आहे आणि आडवा शिअर स्ट्रेस आपल्याला मिळत आहेआणि अर्थातच आपल्याला हे पाहावे लागेल की परमिसिबल स्ट्रेस किती आहे Fy बाय गॅमा M 0 योग्य परमिसिबल स्ट्रेस आपण शोधू शकतो Fyबाय गॅमा M 0 म्हणजे 250 बाय 1 1 आहे तर ते 227 27MPa जे शिअर स्ट्रेस आणि बेंडिंग मुळे होणाऱ्या वैयक्तिक स्ट्रेस पेक्षा जास्त आहे आता टोकावरील तंतूंवरील परिणामी ताण 3 q वर्ग अधिक Fb वर्ग चे वर्गमूळ असेल आता जर आपण हे मूल्य ठेवले तर q येत होते 25 आणि FB येत होते 112 परिणाम 120 55 येत आहे बरोबर तर जर आपण हा अर्थ लावला तर जर आपल्याला समतुल्य स्ट्रेंथ सापडली तर आपल्याला दिसेल की समतुल्य स्ट्रेस वेल्डच्या स्ट्रेंथ पेक्षा खूपच कमी आहे तर परिणामी ताण वेल्डच्या स्ट्रेंथ पेक्षा कमी असतो म्हणजे जॉइंट समान असतात तर अशा प्रकारे आपण डिझाइन करू शकतो म्हणजे येथे वेल्डची लांबी निश्चित केली गेली होती किंवा वेल्डची खोली निश्चित केली गेली होती आणि जाडी देखील निश्चित केली गेली आहे कारण ती दुहेरी जेग्रूव्ह वेल्ड होती आणि म्हणून प्रभावी जाडी देखील निश्चित केली गेली होती तर आपल्याला येथे काय करण्याची आवश्यकता आहे ते म्हणजे आपल्याला समतुल्य स्ट्रेस शोधणे आवश्यक आहे आणि समतुल्य स्ट्रेस हा परमिसिबल स्ट्रेंथ पेक्षा कमी आहे की नाही हे आपल्याला तपासावे लागेल जर ते ठीक असेल तर ठीक आहे जर ते ठीक नसेल तर रचना सुरक्षित नाही तथापि जर खोली दिली गेली नाही तर आपण ट्रायल आणि एरर पद्धतीद्वारे देखील खोली शोधू शकतो ज्या पद्धतीने आपण पूर्वी चर्चा केली आहे त्याच पद्धतीने आपण अंदाजे खोली शोधू आणि नंतर ते ठीक आहे की नाही हे तपासू शकतो जर गरज असेल तर समतुल्य स्ट्रेस वेल्डच्या स्ट्रेंथ पेक्षा खूपच कमी असेल तर आपल्याला खोली कमी करावी लागेल आणि आपल्याला पुन्हा तपासावे लागेल आणि जर समतुल्य स्ट्रेस परमिसिबल स्ट्रेस पेक्षा जास्त असेल तर आपल्याला वेल्डची खोली वाढवावी लागेल जेणेकरून आपण ते सामावून घेऊ शकू तर अशा प्रकारे आपण वेल्डची डिझाइन स्ट्रेंथ शोधू शकतो आणि आपण वेल्डचा समतुल्य स्ट्रेस शोधू शकतो आणि आपण तपासू शकतो तर गेल्या काही व्याख्यानांमध्ये आपण इसेंट्रिक जोडण्यांवर चर्चा केली आहे आणि इसेंट्रिक जोडण्यांमध्ये दोन प्रकारचे जोडणी मुळात येतील एक प्लेन लोडिंगमुळे आहे तर दुसरे प्लेन लोडिंगमुळे आहे प्लेन लोडिंगच्या बाबतीत आपण पाहिले आहे की स्ट्रेस काय विकसित होतील आणि डिझाइन कशी करावी आणि प्लेन लोडिंगच्या बाबतीत देखील आपण पाहिले आहे की स्ट्रेस काय येत आहेत आणि समतुल्य स्ट्रेस काय आहेत आणि योग्य रचना कशी करावी आणि आपण येथे सर्व प्रकरणांमध्ये पाहू शकतो की रचना प्रक्रिया ही मुळात एक ट्रायल आणि एरर पद्धत आहे आपण काही पॅरामीटर्स गृहीत धरू मग आपण जॉइंट वर विकसित स्ट्रेस शोधू शकतो की ते बोल्ट जॉइंट आहे की वेल्ड जॉइंट ते पार्ट वेल्ड किंवा फिलेट वेल्ड आहे आणि मग ते परमिसिबल मर्यादेपेक्षा जास्त आहे की नाही हे आपल्याला पाहावे लागेल जर ते परवानगी मर्यादेपेक्षा जास्त नसेल तर रचना चांगली आहे अन्यथा आपल्याला आवश्यकतेनुसार बोल्टच्या व्यासाच्या बोल्टची संख्या वाढवून किंवा वेल्डची जाडी वेल्डची खोली इत्यादींसह पुन्हा रचना करावी लागेल तर अशा प्रकारे आपण हे करू तर यासह मी इसेंट्रिक संबंधांचे संपूर्ण व्याख्यान संपवू इच्छितो पुढील व्याख्यानात आपण टेन्शन मेंबर च्या रचनेबद्दल चर्चा करू